आम्ही गेट सोर्स व्होल्टेज निश्चित करण्याऐवजी कॉन्स्टन्ट ड्रेनच्या करंटमध्ये ट्रान्झिस्टरला बायस करण्यासाठी अनेक बायस सर्किटचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व येथे दर्शविले आहेत आपल्याला करंट कोठे सेन्स करायचा आणि आपण फीडबॅक कोठे लागू करता यावर वेगवेगळे पर्याय आहेत त्या आधारावर आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारचे सर्कीट्स मिळतात आता हे सर्किट्स हे आवश्यक असलेले करंट सोर्स वापरतो आता अर्थातच करंट मिरर वापरुन आम्ही एकाच सोर्समधून बर्याच सोर्सची निर्मिती करू शकतो जेणेकरून ते शक्य आहे परंतु जेव्हा आपल्याकडे इंटिग्रेटेड सर्किट असते तेव्हा हे करंट सोर्स सहसा मिळवणे अधिक सोपे असते इंटिग्रेटेड सर्किट्स आणि डिस्क्रिट कंपोनंट सर्किट्ससाठी अर्थशास्त्र किंचित भिन्न आहे जेव्हा आपल्याकडे इंटिग्रेटेड सर्किट असेल तेव्हा घटकांच्या संख्याचा काही फरक पडत नाही एकूण क्षेत्र हे महत्त्वाचे आहे आपण ट्रान्झिस्टर किंवा रेजिस्टर वापरत असलात तरी किंमत कमी अधिक समान असते कारण ती मुळात घटकाच्या व्यापलेल्या भागावर आधारित असते खरं तर असं असू शकतं की काही प्रक्रियेमध्ये ट्रान्झिस्टरपेक्षा रेझिस्टर अधिक महाग असतो किंवा कॅपेसिटर ट्रान्झिस्टरपेक्षा अधिक महाग आहे जेव्हा आपण हे घटक खरेदी करता आणि त्याभोवती सर्किट तयार करता तेव्हा आपल्याकडे डिस्क्रिट कंपोनंट सर्किट असतात तेव्हा असे घडत नाही असे रेजिस्टर आणि कॅपेसिटर सारखे निष्क्रिय घटक सामान्यत फार स्वस्त असतात तर ट्रान्झिस्टर बरेच महाग असतात तर आपण करंट सोर्स रिअलाईझ करण्यासाठी दुसरा ट्रान्झिस्टर वापरणार नाही आणि आपल्याला या करंट सोर्सच्या आणि इतक्या गोष्टी रिअलाईझ करण्यासाठी पुरेसे चांगले जुळणारे ट्रान्झिस्टर देखील कदाचित मिळणार नाहीत विशेषत डिस्क्रिट कंपोनंट सर्किटमध्ये आणि कधीकधी इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये बायसिंगसाठी करंट स्त्रोत न वापरण्याची काही प्रेरणा मिळते तर आपण आणखी काय करू ते पाहूया मी यापैकी एक उदाहरण म्हणून घेईन परंतु समान तत्व इतर कशासाठीही कार्य करते उदाहरणार्थ मी काही न्यूमरिकल व्हाल्यू nCox100 µA V2 आणि 1 V चा थ्रेशोल्ड व्होल्टेज घेऊ शकेन आणि आपण असे गृहित धरू की हे करंट 200 µA आहे आणि जर तुम्ही VGS काढले तर ते 3V असेल हे करंट 200 µA 3V VGS शी संबंधित आहे समजूया की पुरवठा व्होल्टेज इलुस्ट्रेशनसाठी 10V आहे आता प्रश्न आहे की मी या करंट सोर्सपासून कसे मुक्त होऊ ते IDo कसे करतात सर्व प्रथम हा करंट सोर्स तो 200 µA करंट वाहून नेतो आणि या दिशेने त्यामध्ये 7V व्होल्टेज आहे मला काय दर्शवायचे आहे ते ह्या करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्समधील फरक आहे जरी हा व्होल्टेज सोर्स येथे 200 µA पुरवठा करीत आहे आणि जर तेथे इतर सर्किट जोडलेले असतील तर ते करंट I1 ड्रॉ करतील आणि ते I1 देखील पुरवितील मुख्य म्हणजे हा करंट सोर्स प्रत्यक्षात डेसीपेट होणारी शक्ती आहे जर आपल्याला दोन टर्मिनल घटकांमध्ये डेसीपेट झालेल्या शक्तीची गणना कशी करावी हे आठवत असेल तर आपण व्होल्टेज आणि करंट चिन्ह निष्क्रिय पॅनेलच्या निष्कर्षानुसार मानतो की जर व्होल्टेज काही टर्मिनलवर पॉझिटिव्हसह परिभाषित केले असेल तर करंट त्या टर्मिनलमध्ये जायला पाहिजे नंतर डेसीपेट होणारी शक्ती V I आहे आणि यामुळे निर्मीत शक्ती V I असेल आणि आपण त्याचे अनुसरण केल्यास आपण हे पाहू शकता की हा करंट सोर्स येथे 1 4 mW मध्ये डेसीपेट होत आहे तर हा सोर्स I1 शून्य आहे असे गृहित धरून 10 V 200 µA 2 mW तयार करीत आहे आता आपण हा व्होल्टेज सोर्स बदलू शकत नाही हा उर्जेचा सोर्स आहे तर हा करंट सोर्स जरी उर्जा सोर्स असला तरी या विशिष्ट सर्किटमध्ये व्होल्टेज इतका आहे की ती प्रत्यक्षात डेसीपेट होणारी शक्ती आहे तो एक डेसीपेटीव घटक आहे तर संभाव्यतः ते दुसर्या डेसीपेटीव घटकात बदलले जाऊ शकते आणि स्पष्ट उमेदवार रेजिस्टर आहे तर आता आपण या रेझिस्टरद्वारे बदलू शकतो मला खात्री आहे हे आपल्या लक्षात असेल की आपण मूलभूत इलेक्ट्रिकल सर्किट्समधून सबस्टिट्यूशन थेरम म्हणून ओळखले जाणारे हे आहे सबस्टिट्यूशन थेरम म्हणते की जर आपल्याकडे सर्किटमध्ये काही रेझिस्टर असेल तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज VR असेल आणि त्याद्वारे करंट IR असेल आणि अर्थातच ओमच्या कायद्यानुसार VR बाय IR R समान असेल तर आपण रेझिस्टरला व्हॅल्यू VR च्या व्होल्टेज सोर्ससह किंवा व्हॅल्यू IR च्या करंट सोर्ससह सर्किटमधील नोड व्होल्टेज किंवा करंट बदलल्याशिवाय बदलू शकता जर आपल्याला हे आठवत नसेल तर मूलभूत इलेक्ट्रिकल सर्किट्सवर परत जा आणि नंतर या प्रमेयबद्दल जाणून घ्या याला सबस्टिट्यूशन थेरम म्हणतात तर मूलत एक रेझिस्टर दुसर्या घटकाद्वारे बदलला जाऊ शकतो ज्यामध्ये समान व्होल्टेज आणि करंट असेल तसे हे सामान्य सबस्टिट्यूशन नाही परंतु केवळ सर्किटमध्ये वापरल्या जाणार्या सोर्सच्या विशिष्ट मूल्यांसाठी आहे आपल्याकडे काही व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्ससह एक सर्किट आहे त्यांची काही विशिष्ट मूल्ये आहेत केवळ त्या विशिष्ट मूल्यांच्या संचासाठी आपण रेझिस्टरला व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्ससह बदलू शकता आता असे दिसून येते की आपण इतर मार्गाने देखील जाऊ शकता आपल्याकडे काही व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्ससह सर्किट असल्यास आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्सला रेझिस्टरद्वारे पुनर्स्थित करू शकता परंतु प्रदान केलेला सोर्स उर्जा डेसीपेट करीत आहे अन्यथा आपण एक निगेटिव्ह रेसिस्टन्ससह पुनर्स्थित व्हाल आणि आपण काही एकल अटी मिळवू शकता परंतु आपल्याकडे एखादा सर्किट असल्यास जिथे करंट सोर्स उर्जा डेसीपेट करीत असेल तर आपण त्यास रेझिस्टरसह बदलू शकता आणि त्यास कोणत्या रेझिस्टरने बदलावे हे असे असावे की त्या अक्रॉस व्होल्टेज आणि त्यामधून करंट मूळ सर्किटप्रमाणेच असतील तर उदाहरणार्थ या प्रकरणात या ऑपरेटिंग पॉईंटमध्ये लक्षात ठेवा की हे सबस्टिट्यूशन थेरम एखाद्या विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटवर असलेल्या सोर्स व्होल्टेजच्या विशिष्ट मूल्यासाठी खरे आहे तर या टप्प्यावर आपल्याकडे त्याच्या अक्रॉस 7V आणि त्याद्वारे 200 µA आहे आणि आम्हाला त्यास रेझिस्टरसह बदलवायचे आहे आणि रेझिस्टरकडे देखील त्याच्या अक्रॉस 7V आणि त्याद्वारे 200 µA असणे आवश्यक आहे पण अर्थातच रेझिस्टर ओमच्या कायद्याद्वारे शासित होते म्हणून जर रेझिस्टर अक्रॉस 7V असावे आणि त्याद्वारे 200 µA जावे तर रेसिस्टन्सचे मूल्य 200 µA ने 7V ला विभाजित केले गेले पाहिजे जे 35 kΩ देईल तर आपण काय करू शकता आपण या करंट सोर्सपासून मुक्त होऊ शकता आणि त्यास 35 kΩ च्या रेसिस्टन्सने बदला आणि आपल्याला अगदी समान करंट मिळेल आता हे प्रॉब्लेम विश्लेषण प्रॉब्लेमच्या रूपात आपल्याला दिल्या असल्यास खरं तर मी तुम्हाला त्यासारखे सोडवण्यासाठी प्रोत्साहित करेन आपण फक्त हे सर्किट द्या आम्हाला असे सांगू द्या की किती करंट लागेल करंट सोडविण्याकरिता हे आपल्याला माहित नाही आपल्याला चतुर्भुज समीकरण सोडवावे लागेल आणि ते बर्याच सहजपणे सोडवले जाईल आणि आपणास ते 200 µA मिळेल तर आपल्याकडे येथे 200 µA करंट सोर्स किंवा 35 kΩ रेझिस्टर असला तरीही आपल्याला अगदी समान करंट मिळेल तर हे बर्याच वेळा वापरल्या जाते या विशिष्ट संदर्भात आम्ही रेझिस्टरद्वारे करंट सोर्सला बदलू पाहत आहोत तर समजा आपल्याकडे एक सर्किट आहे आणि आपल्याकडे कुठेतरी करंट सोर्सचे मूल्य I0 आहे आणि त्या अक्रॉस काही व्होल्टेज Vx आहे असे समजू आणि Vx 0 केवळ त्या परिस्थितीतच ही डेसीपेट करणारी शक्ती असेल आणि आपण त्यास रेझिस्टरद्वारे पुनर्स्थित करू शकता मग आपण करंट सोर्स रेझिस्टर Rx द्वारे बदलू शकता आणि Rx चे मूल्य नक्कीच I0 ने विभाजित Vx बरोबर असणे आवश्यक आहे आणि सर्किटमधील व्होल्टेज आणि करंट असलेल्या सर्किटमधील अटी अगदी तशाच राहतील आणि हे कोणत्याही सर्किटसाठी केले जाऊ शकते पुरवठा करण्याच्या विशिष्ट मूल्यांसाठी आम्ही यापूर्वी चर्चा केलेले सर्व बायझिंग सर्किट आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीची संख्यात्मक मूल्ये माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण त्या बायझिंग सर्किटमधील करंट सोर्सला रेझिस्टरद्वारे बदलू शकता आणि बायझिंग कंडिशन अगदी तशीच राहील आता जर रेझिस्टर करंट सोर्स सारखेच असेल तर आपण कधीही करंट सोर्स का वापरणार नाही आता सर्व काही एकसारखे नाही उदाहरणार्थ मी पुन्हा सर्किट घेतो तर माझ्याकडे 10V सोर्स आणि 35kΩ रेझिस्टर होता आणि माझ्याकडे 200 µA करंट सोर्ससह माझे मूळ सर्किट आहे तर आता याला M1 आणि M2 म्हणू लक्षात ठेवा कॉन्स्टन्ट करंट बायसिंग वापरण्याची संपूर्ण कल्पना ट्रान्झिस्टर ट्रान्सकंडक्टन्सची संवेदनशीलता जसे की थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि करंट घटक या ट्रान्झिस्टरच्या पॅरामीटर्समध्ये कमी करणे होते आता ह्या सर्किट आणि त्या सर्किटसाठी ती संवेदनशीलता भिन्न असेल तर आपण असे म्हणूया की M2 चा थ्रेशोल्ड व्होल्टेज काही प्रमाणात बदलतो त्याद्वारे करंट प्रमाण अद्याप 200 µA असेल तर M2 चे ट्रान्सकंडक्टन्स अजिबात बदलत नाही हे लक्षात घेण्यासारखे सर्वात सोपे उदाहरण आहे तर VT वाढते M2 चे करंट प्रमाण 200 µA आहे आणि gm 200 µS आहे मुळात यापैकी कोणताही बदल नाही या प्रकरणात जर थ्रेशोल्ड व्होल्टेज वाढला असेल आणि जर आपण पूर्वीचे एक्झरसाईझ केले असेल तर मी करंट सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला तर आपल्याला दिसेल की करंट बदलेल ID खरंतर किंचित कमी होईल आणि gm देखील कमी होईल कॉन्स्टन्ट VGS बायसिंगपेक्षा हे अद्याप बरेच चांगले असण्याची शक्यता आहे परंतु वास्तविक करंट सोर्स बायस करण्याइतके तेवढे चांगले नाही तर रेझिस्टर खरोखर एक गरीब माणसाचा करंट सोर्स आहे परंतु काहीवेळा फक्त सोयीसाठी आपण ते वापरू शकता आणि आपण इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्सचा अंदाज लावू शकता की करंट सोर्सचा इन्क्रिमेंटल रेसिस्टन्स अनंत आहे म्हणूनच या रेसिस्टन्सचे मूल्य जितके जास्त तितके ते करंट सोर्सच्या जवळपास जाते आता उदाहरणार्थ आपल्याला थेवेनिन आणि नॉर्टन इक्विव्हॅलेंटकडून देखील माहित आहे जर आपल्याकडे मालिकेमध्ये मोठा व्होल्टेज आणि मोठा रेसिस्टन्स असेल तर ते लोड रेसिस्टन्सच्या स्मॉल व्हॅलूसाठी कमी किंवा जास्त करंट सोर्सप्रमाणे बिहेव्ह करते तर इथे अगदी त्याच गोष्टी कार्यरत आहेत जर हा रेसिस्टन्स खूप मोठा असेल आणि जर हा व्होल्टेज खूप मोठा असेल तर तो करंट सोर्सप्रमाणे बिहेव्ह करेल तर हा एक फरक आहे जेव्हा आपण रेसिस्टन्स वापरता तेव्हा संवेदनशीलता खरोखरच खराब होते आणि ते कशाबद्दलही अतिरिक्त संवेदनशील असते जर आपण पुरवठा व्होल्टेज 10V बदलला तर M2 चे काय होते काहीच नाही कारण त्या व्होल्टेजमध्ये बदल देखील दिसत नाही तर तो सर्व बदल या 200 µA करंट सोर्समध्ये दिसून येईल तर M2 च्या करंट किंवा ट्रान्सकंडक्टन्समध्ये कोणतेही बदल होणार नाही तथापि आपण व्होल्टेज M1 वर बदलल्यास म्हणजे आपण पुरवठा व्होल्टेज बदलल्यास M1 चा करंट बदलेल त्याऐवजी जर हे 12V झाले तर M1 मधील करंट वाढेल तर या प्रकरणात पुरवठा व्होल्टेजची संवेदनशीलता झेरो असेल आणि त्या बाबतीत नॉन झेरो असेल तर हे कॉन्स्टन्ट करंट सोर्सपेक्षा निकृष्ट आहे परंतु कॉन्स्टन्ट VGS असणे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे विशेषत डिस्क्रिट सर्किटच्या बाबतीत करंट सोर्स टाळण्यासाठी याचा उपयोग करण्याची प्रेरणा आहे संवेदनशीलतेचे विश्लेषण आणि आपण ऍक्टिव्हिटी आणि असाइनमेंटच्या प्रॉब्लेममध्ये कार्य करू शकता नंतर आपण स्पष्टपणे समजून घ्याल की हे त्यापेक्षा किती वाईट आहे